थ्री फेज सिंक्रोनस मशीनमध्ये एक स्टेटर देखील असेल ज्यामध्ये प्रत्यक्षात घर असेल थ्री फेज आर्मेचर ज्याने वाईन्डिन्ग वितरित केले असेल आणि आपण म्हटले की रोटरमध्ये फील्ड सिस्टम असेल जी डीसी करंटद्वारे उत्साहित होईल तर जर माझ्याकडे डीसी करंट असेल तर मी निश्चित उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव निश्चित केले आहे आणि मी हे प्राइम मूवरने फिरवित आहे जेव्हा जेव्हा हे प्राइम मूवरने फिरवले जाते तेव्हा आर्मेचर वाईन्डिग्ज ज्या जागेवर वितरित पद्धतीने ठेवल्या जातात त्यांना या चुंबकीय क्षेत्राचा सामना करावा लागणार आहे तर मी कदाचित A Al B Bl C Cl घेणार आहे या मार्गाने मी वाईन्डिग्ज स्थित करत आहे मी त्यांना एकाग्र वाराच्या रूपात दर्शवित आहे तर मी B Bl आणि C Cl घेणार आहे आणि मग मी लोहचुंबक घेणार आहे बहुधा मी असे काहीसे चुंबक दर्शवू शकेन तर मी उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव घेणार आहे कदाचित या दिशेने फिरवले जात आहे तर तो डीसी करंटसह उत्साही आहे तो उत्साहित आहे आणि तो एका विशिष्ट दिशेने फिरविला जातो बहुधा घड्याळाच्या उलट्या दिशेने आम्ही रोटेशनची दिशा घेतो हा शाफ्ट आहे एकदा हे फिरवल्यानंतर माझ्याकडे ए फेज बी फेज आणि सी टप्प्यात येणार आहे ज्यामुळे प्रेरित ईएमएफ असतील ज्याचा वेळ एकमेकांपासून 120 अंशां ने बदलला जाईल त्याऐवजी दोन ध्रुव असण्याऐवजी माझ्याकडे पोलची वाईन्डिग्ज देखील एकाधिक A फेज विंडिंग मल्टीपल B फेज वाईन्डिग्ज मल्टीपल C फेज वाईन्डिग्ज ज्याप्रमाणे आपण इंडक्शन मशीनच्या बाबतीत बोललो त्यासारखी अनेक पोल देखील असू शकतात जर ते 4 ध्रुव असेल तर आपण A Al A1 A1l B Bl B1 B1l आणि असे बरेच बोललो अशीच गोष्ट सिंक्रोनस मशीनच्या बाबतीतही होईल म्हणूनच जेव्हा मी इंडक्शन मोटर स्टेटर स्ट्रक्चरच्या संदर्भात चर्चा केली तेव्हा मी म्हटले जेव्हा आपण इंडक्शन मशीन स्टेटर स्ट्रक्चरची सिंक्रोनस मशीन स्टेटर स्ट्रक्चर बरोबर तुलना करतो तेव्हा स्टेटर स्ट्रक्चर अगदी एकसारखीच असते तर मी असे म्हणेन की प्रेरित करंटची वारंवारता पोल च्या संख्येवर अवलंबून असते तर f p 2 देखील जे काही वेग देईल ते देईल जर माझ्याकडे स्टेटरमध्ये करंट इंजेक्शनची विशिष्ट वारंवारता असेल तर मला वारंवारतेद्वारे नियंत्रित केलेले एक फिरणारे चुंबकीय क्षेत्र मिळेल फिरणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची गती आणि प्रति सेकंद एन तयार झालेले रोटेशन जर माझ्याकडे सर्वात जास्त असेल तर परस्परपणे मला स्टेटर वाईन्डिन्ग मध्ये प्रेरित फ्रिक्वेंसी मिळणार आहे जी परस्पर असेल तर हे प्रति सेकंदाचे परिभ्रमण आहे जर एफ हि स्टेटरमधील प्रेरित करंट किंवा प्रेरित ईएमएफची वारंवारता असेल आणि पी ध्रुवांच्या संख्येइतके असेल ध्रुव्यांची संख्या सत्य आहे म्हणजे याचा अर्थ ते समान होणार आहे जर मी त्यास स्टेटरच्या बाजूने किंवा रोटरच्या बाजूने पाहिले तर ते दोघेही एकमेकांच्या बरोबरीने जात आहेत अशी एक समस्या आहे आपण म्हटले की रोटर दोन प्रकारचा असू शकतो तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक ने बनलेला असू शकतो ज्या बाबतीत आपण याला वाऊंड फील्ड सारखे म्हणतो तर अशा परिस्थितीत ते डी सी करंटद्वारे उत्साहित होईल म्हणून आम्ही याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक किंवा वाऊंड फील्ड सारखे म्हणतो आणि यामध्येच आपण दोन प्रकारांबद्दल बोललो एका प्रकरणात रोटर आणि स्टेटर जे काही हवेच्या अंतरांमधे असणार आहे जे एकसमान होणार आहे पूर्णपणे ज्यास आपण त्यास सिलेंड्रिकल रोटर म्हणतो रोटरच्या बाजूने कोणतेही उत्सर्जन नाही तर आपणास सिलेंड्रिकल रोटरच्या बाबतीत हवेतील अंतर समान असेल म्हणून हा सामान्यत हाय स्पीड अल्टरनेटर किंवा हाय स्पीड मशीनमध्ये वापरला जातो तर सुमारे 3000 आरपीएम ठळक ध्रुव प्रणाली फक्त कमी वेगाने वापरली जातील कदाचित 500 आरपीएम जवळ असेल अशाप्रकारे हा सामान्यपणे वापरला जातो जेणेकरून केंद्रापसारक शक्ती विशेषत रोटर रचना पूर्णपणे विकृत करण्यात मोठी भूमिका बजावू शकत नाही मग आपण आणखी एकाबद्दल बोलू जे प्रत्यक्षात कायमचे चुंबक मशीन किंवा कायमचे चुंबक रोटर असते तर रोटर रचनेत हे कायम मॅग्नेट असेल आम्हाला कोणत्याही उत्तेजनाची आवश्यकता नाही तर हे कायमस्वरुपीच्या मदतीने मशीनला स्वतःचे उत्तेजन देण्यास अनिवार्यपणे परवानगी देत आहे तर एकूणच मशीनमध्ये फिरणारे चुंबकीय क्षेत्र रोटर मॅग्नेट्समुळे भौतिकरित्या तयार केले जाईल आणि अखेरीस स्टेटर प्रेरित ईएमएफमुळे इलेक्ट्रिकली तयार केले गेले ज्यामुळे इन्दुस्ड करंट तयार होतो जो थ्री फेज करंट देखील असतो जो निश्चितपणे फिरत चुंबकीय क्षेत्र तयार करतो तर शेवटी ही दोन्ही फील्ड एकमेकांना संरेखित करतात ते जनरेटर असो की मोटर असो फील्ड मूलत एकमेकांशी संरेखित करतात आता आपण असेही म्हटले आहे की सिंक्रोनस मशीनमध्ये सर्वसाधारणपणे पॉवर फॅक्टर कंट्रोलची शक्यता असते कारण मी उददीपन देणार आहे विशेषत मोटार असल्यास मी स्टॅटर व रोटर या दोघांनाही उददीपन देणार आहे तर इंडक्शन मोटरमध्ये मी फक्त स्टेटरमधून उददीपन देणार आहे फ्लक्स स्थापित करण्यासाठी स्टेटर मधून मूलभूतपणे एक भव्य करंट वाहतो तेथे लोड आहे की नाही ते क्षुल्लक आहे ते मूलत फ्लक्स स्थापित करेल सिंक्रोनस मशीनच्या बाबतीतही असेच घडते म्हणून जर मी फक्त रोटर बाजूने फ्लक्स स्थापित करीत आहे जो या जंक्शनमध्ये पुरेसा आहे तर स्टेटरच्या बाजूने ते आणखी भव्य करंट वाहण्याची गरज नाही तर स्टेटरच्या बाजूने सध्याचे जे काही रेखाटले आहे ते केवळ वास्तविक शक्ती तयार करण्याकडे जाईल जे मोटार फिरवत आहे टॉर्कच्या रूपात प्रकट होते तर जर रोटरच्या बाजूने फ्लक्स फक्त पुरेसा असेल तर मग माझ्याकडे कोणतीही प्रतिक्रियाशील शक्ती असणार नाही हे रोटर बाजूने आहे तर अशा परिस्थितीत स्टेटरच्या बाजूने कोणतीही प्रतिक्रियाशील करंट वाहणार नाही ज्यामुळे माझ्याकडे ऐक्य शक्ती घटक राहील मुळात सिस्टीममध्ये मी प्रतिकार जोडल्यासारखे दिसेल उदाहरणार्थ मी तीन प्रतिकार तयार केले असल्यास ते थ्री फेज पुरवठा असेल हे युनिटी पॉवर फॅक्टर करंट वाहिल तर ते किती टॉर्क विकसित करावे लागेल यावर अवलंबून हे असेच काहीसे वर्तन करेल त्याऐवजी जर माझ्याकडे प्रवाह असेल तर पुरेसे नाही मग मी कमीपणाची खरोखर काळजी घेतली आहे हे सुनिश्चित करण्यासाठी स्टेटरच्या बाजूने काही प्रतिक्रियाशील प्रवाह वाहिला जाईल तर ज्या बाबतीत स्टेटर एक प्रेरक म्हणून वर्तन करणार आहे जेणेकरून मागे पडणार्या पॉवर फॅक्टर लोडसारखे वर्तन करेल दुसरीकडे जर मी जास्त प्रवाह देणार असेल तर फ्लक्स या वेळी आवश्यक असलेल्यापेक्षा जास्त आहे तर त्या प्रकरणात हे रेखांकन होणार आहे निश्चितपणे ते त्याऐवजी ग्रीडला परत जाणाऱ्या प्रतिक्रियात्मक शक्तीचा जास्त प्रमाणात पुरवठा करेल तर ज्याचा अर्थ असा आहे की माझ्याकडे थ्री फेज मधील पुरवठ्यात जास्त रीऍक्टिव्ह शक्ती परत असेल तर अशा परिस्थितीत माझ्याकडील हे मशीन कपॅसिटरसारखे वर्तन करेल तर विशेषत सिंक्रोनस मोटर जी कदाचित एखाद्या कारखान्यात कार्यरत आहे ज्यात एन क्रमांकन इंडक्शन मोटर्स आहेत जे सर्व ड्रॉइंग करंट चालू आहेत मी खरोखर एकाच वेळी मोठ्या प्रमाणात उत्तेजन देऊन एक सिंक्रोनस मशीन त्या सर्व प्रतिक्रियात्मक शक्तीची भरपाई करण्यास सक्षम आहे जेणेकरून ते कॅपेसिटरसारखे वर्तन करते तर तुम्ही कल्पना करू शकता की हे माझे व्होल्टेज आहे मी हे फक्त फेजर आकृत्याचे रूप म्हणून दर्शवित आहे माझ्याकडे इंडक्शन मोटर करंट आहे हे कदाचित इथे कुठेतरी लोड झाले असेल तर हे इंडक्शन मोटरचा पॉवर फॅक्टर असेल तर हे प्रेरण मोटरची सद्यस्थिती आहे परंतु सिंक्रोनस मोटार करंट मी अशा प्रकारे समायोजित करण्यास सक्षम आहे की जर त्यात फारच मेकॅनिकल भार येत असेल तर माझ्याकडे केवळ एक रिअॅक्टिव करंट असेल कदाचित खरोखरच भार असेल ह्या बाबतीत वितरित केलेली वास्तविक शक्ती अगदी कमीतकमी असेल म्हणून मी करंट पूर्णपणे प्रतिक्रियाशील असल्याचे दर्शवित आहे ते म्हणजे 90 अंश तर हे शुद्ध कॅपेसिटर विद्युतप्रवाह रेखाटण्यासारखे आहे किंवा त्यामध्ये काही प्रमाणात भार असल्यास यावर अवलंबून माझ्याकडे असे काहीसे करंट असू शकतो तर हे माझ्याकडे सिंक्रोनस मशीनचे असू शकते मी सांगू शकते की हे मी दोन सिंक्रोनस मशीनचे आहे तर ISM1 लोड केलेल्या सिंक्रोनस मोटरला अति उत्तेजनासह दर्शवितो मी येथे दर्शवणार आहे ISM2 फ्लोटिंग किंवा अनलोड केलेली सिंक्रोनस मोटर आहे म्हणून ते येथे भरलेले नाही म्हणूनच आपण मशीनद्वारे काढलेली कोणतीही वास्तविक शक्ती किंवा वास्तविक प्रवाह पाहत नाही कृपया समजून घ्या की हे 90 अंशांवर आहे म्हणून जर मी लिहायचा प्रयत्न केला तर प्रत्येक टप्प्यात ही वास्तविक शक्ती आणि वास्तविक शक्ती 0 असेल तर सिंक्रोनस मशीन अक्षरशः कोणत्याही भार वर नसते ते कोणत्याही भारांना शक्ती पुरवित नाही असा याचा अर्थ आहे फक्त मशीनच्या ऑपरेशनच्या तत्त्व परत बघू या विशेषत काही मोटर मी तुम्हाला सांगितले आहे की थ्री फेज वाइंडिंग मुळे मी एक फिरणारे चुंबकीय क्षेत्र तयार करणार आहे स्टेटरमध्ये वितरित केलेली जागा ही वेळ वितरित करंट थ्री फेज करंटसह इंजेक्शनने दिली जाते तर हे स्टेटर फिरणारे चुंबकीय क्षेत्र असेल माझ्याकडे रोटर आहे जो प्रत्यक्षात आपल्याला मिळेल एकतर पर्मनंट चुंबकामुळे किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटमुळे मी इंजेक्टड केलेली वीज मी इंजेक्टड केलेला डीसी करंट मुळे कदाचित उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव तयार होईल जर हे खरोखर फिरणारे चुंबकीय क्षेत्र असेल तर माझ्याकडे कदाचित याक्षणी दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव असेल ज्यामुळे रोटर दक्षिण ध्रुवाकडे आकर्षित होईल म्हणून ते घड्याळाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करू शकते स्टेटरच्या पोल ला कुलूप लावून घड्याळाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करेल परंतु रोटर च्या जडपणामुळे अगदी थोडा हलेल तो थोडा वेळ घेणार आहे पण फिरणारे चुंबकीय क्षेत्र खरोखर खूप अत्यंत वेगात कार्यरत आहे जर हे वेगवान वेगाने चालत असेल तर काही वेळातच आपण पहाल की अचानक उत्तर ध्रुव येथे येईल आणि दक्षिण ध्रुव येथे येईल तर ते इतके वेगाने पुढे जात आहे की कदाचित ही वेळ tt0 होती आणि आता कदाचित tt1 असेल कारण ही सर्व हाफ रेव्होल्यूशन नंतर आहे म्हणून वेग वाढवण्याच्या रोटर गोष्टी अगदी स्टेटर फील्डशी संरेखित करण्यापूर्वी स्टेटर फील्ड आधीच जवळजवळ 180 अंश ओलांडत आहे हे करण्यापूर्वी देखील ते सक्षम नाही तर आता पुन्हा रिपल्शन होईल तर आपण पहाल की येथे सतत आकर्षण व रिपल्शन होत आहे आणि त्यासाठी केवळ काही प्रकारचे घटणारी गति किंवा पोल मध्ये कंप असेल म्हणून स्वाभाविकपणे सिंक्रोनस मोटर स्व प्रारंभ होत नाही म्हणून हे प्रेरण मोटरसारखे मूळतः स्व प्रारंभ होणार नाही तर एकतर आपण व्हेरिएबल फ्रिक्वेंसी सप्लाय देऊ जिथे आपण सुरुवातीला देतो तो 0 25 हर्ट्ज असू शकतो नंतर 0 5 हर्ट्ज वगैरे वगैरे आणि हळू हळू ते 50 हर्ट्जमध्ये वाढवा तर जे होईल ते प्रत्येक वाढीव वारंवारतेवर आहे आपण रोटरला स्टॅटर फिरते चुंबकीय क्षेत्राला पकडण्यासाठी पुरेसा वेळ दिला तर हे पुढे आणि पुढे पकडते ज्यामुळे ते स्टेटरच्या फिरणारे चुंबकीय क्षेत्रासह ड्रॅग केले जाईल तर रोटर अचूक वेगाने कार्य करतो किंवा अजिबात कार्य करत नाही अशाप्रकारे हे कार्य करणार आहे सिंक्रोनस मोटर समकालीन वेगात धावेल किंवा इतर कोणत्याही वेगाने अजिबात चालणार नाही म्हणूनच त्याला सिंक्रोनस मोटर असे म्हणतात कारण ते फक्त सिंक्रोनस वेगाने चालणार आहे ते इंडक्शन मशीनच्या अगदी उलट आहे इंडक्शन मशीन सिंक्रोनस वेगाने चालू शकत नाही ते नेहमी चालू ठेवावी लागते किंवा वेगाने चालवावे लागते जे सिंक्रोनस वेगापेक्षा कमी आहे म्हणूनच सिंक्रोनस मोटर सुरू करण्याची ही एक पद्धत आहे ही एक सामान्य पद्धत वापरली जाते कारण काल आपल्या काही वर्गमित्रांनी विचारले की रोटरमध्ये काही प्रकारचे वाइंडिंग का असू शकत नाही जे शॉर्ट सर्किट केले जाऊ शकते अशा परिस्थितीत ते इंडक्शन मशीनसारखे वर्तन करेल तर हे खरोखर सिंक्रोनस मशीनमध्ये केले गेले आहे स्टेटरमध्ये वास्तव्य असलेले वाइंडिंग कदाचित आपल्याकडे येथे थोडा बार ठेवला जाईल त्या बार स्क्विरल केज च्या रोटर बारसारखेच असतात आणि ते बार पुन्हा शॉर्ट सर्किट केले जातील कदाचित एन्डरिंगच्या मदतीने किंवा त्यात फक्त तांबे कंडक्टर वापरले गेले जे संपूर्ण बार शॉर्ट सर्किट करणार आहे सर्व बार वापरल्या जात आहेत त्या बार सामान्यत डॅम्पर बार म्हणून ओळखले जातात तर डॅम्पर बार मुळात इंडक्शन मोटरमधील केज रोटर बारसारखेच असतात जेव्हा आपण प्रत्यक्षात मशीन सुरू करण्याचा प्रयत्न करीत असतो तेव्हा हे प्रेरित प्रवाह मिळवतात ईएमएफ प्रेरित करतात म्हणूनच सिंक्रोनस मोटर सुरू करण्याची ही एक पद्धत आहे ही एक सामान्य पद्धत वापरली जाते कारण काल आपल्या काही वर्गमित्रांनी विचारले की रोटरमध्ये काही प्रकारचे वाइंडिंग का असू शकत नाही जे शॉर्ट सर्किट केले जाऊ शकते अशा परिस्थितीत ते इंडक्शन मशीनसारखे वर्तन करेल तर हे खरोखर सिंक्रोनस मशीनमध्ये केले गेले आहे स्टेटरमध्ये वास्तव्य असलेले वाइंडिंग कदाचित आपल्याकडे येथे थोडा बार ठेवला जाईल त्या बार स्क्विरल केज च्या रोटर बारसारखेच असतात आणि ते बार पुन्हा शॉर्ट सर्किट केले जातील कदाचित एन्डरिंगच्या मदतीने किंवा त्यात फक्त तांबे कंडक्टर वापरले गेले जे संपूर्ण बार शॉर्ट सर्किट करणार आहे सर्व बार वापरल्या जात आहेत त्या बार सामान्यत डॅम्पर बार म्हणून ओळखले जातात तर डॅम्पर बार मुळात इंडक्शन मोटरमधील केज रोटर बारसारखेच असतात जेव्हा आपण प्रत्यक्षात मशीन सुरू करण्याचा प्रयत्न करीत असतो तेव्हा हे प्रेरित प्रवाह मिळवतात ईएमएफ प्रेरित करतात तर ते दोघे एकमेकांशी लॉक केले जातील आणि यामुळे आता जे काही बसवले आहे त्या डम्पर बारने त्यांना अधिक प्रवाह लागणार नाहीत कारण आता रोटर सिंक्रोनस वेगाने फिरत आहे जर रोटर सिंक्रोनस वेगाने फिरत असेल तर आपण कोणत्याही प्रकारचा ईएमएफ घेतलेलाडम्पर पाहणार नाही त्यांना कोणताही सापेक्ष वेग दिसणार नाही तर सापेक्ष वेग नसेल तर डम्पर बार फक्त डमीसारखे बसवले आहेत प्रत्येक वेळी काही गडबड होणार आहे काही वेग खाली येत आहे किंवा काही कारणास्तव वर जात आहे कदाचित तेथे वारंवारता कमी जास्त होऊ शकते कदाचित त्या ठिकाणी काही प्रमाणात लोड मध्ये पण चढ उत्तर होऊ शकतोआणि ह्या वेळेस जर वेगात चढ उतार झाली तर डम्परची कृती सुरु होईल गती समक्रमित वेगात असेल तर डम्पर वर कोणतीही क्रिया होणार नाही पण जेव्हा वेग सिंक्रोनस वेगाशिवाय वेगळा असेल तेव्हा फिरणाऱ्या चुंबकीय क्षेत्र गती आणि रोटर गती ह्यांच्यातील वेगात किती फरक आहे यावर डम्पर बारना निश्चितपणे किती प्रेरित प्रवाह मिळेल हे अवलंबून असेल जर त्वरित काही फरक पडला तर डम्पर बारमध्ये प्रेरित प्रवाह असेल आणि तो डम्पर बार करंट टॉर्क तयार करणार आहे जो एका इंडक्शन मोटर टॉर्कसारखे आहे जेणेकरून मशीनला सिंक्रोनस वेगावर परत ढकलण्याचा प्रयत्न केला जाईल म्हणून डम्पर बारला ते नाव प्राप्त होते कारण त्यांनी वेगात कोणते दोलन सोडले आहे हे रोटरला नेहमीच सिंक्रोनस वेगाच्या दिशेकडून जातील म्हणून जर वेगात काही दोलन असेल तर ते दोलिंग ओलसर करण्याचा आणि त्यास समक्रमित गतीच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून हे रोटर पोल आणि स्टेटर फिरते चुंबकीय क्षेत्रातील पोल दरम्यानच्या लॉकिंग क्रियेवर परत जाईल म्हणून मी या प्रकारची यंत्रणा जिथे सुरुवातीला चालवणार आहे किंवा डँपर बारच्या मदतीने इंडक्शन मशीन म्हणून सुरू करणार आहे आणि मी नंतर सिंक्रोनस मोटर म्हणून चालवणार आहे तर सामान्यतः हे इंडक्शन स्टार्ट सिंक्रोनस रन मोटर्स म्हणून ओळखले जातात हे सामान्यत फक्त कमी रेटिंग्जवरच वापरले जातात आपण ते उच्च रेटिंगवर वापरू शकत नाही कारण असे म्हणतात की इंडक्शन मशीन मध्ये करंट असतो जे मी चालू केल्यावर रेटेड करंटच्या 6 ते 8 पट संबंधित असते हे आणखी असेल कारण माझ्याकडे इंडक्शन बारची संख्या कमी आहे माझ्याकडे इतके केज रोटर बार नाहीत तरया दृष्टिकोनातून मला किती टॉर्क लागेल ही संपूर्ण गोष्ट पहावी लागेल मी खूप मोठ्या क्षमतेच्या सिंक्रोनस मोटरबद्दल बोलते तेव्हा हे मशीन चालू करण्यास किती करंट आवश्यक आहे जे अत्यंत महत्वाचे असू शकते म्हणून प्रेरण सुरू होते सिंक्रोनस रन मोटर्स सामान्यत फक्त काही कमी क्षमतेमध्ये वापरली जातात काही घड्याळे मायक्रोवेव्ह टर्नटेबल्स जिथे आपल्याला एका विशिष्ट वेग स्थिर वेगाने फिरवायचे होते त्या गोष्टी सिंक्रोनस मोटर्सने चालवल्या जातात त्या सर्व लहान कॅपेसिटिव्ह मोटर्स आहेत उदाहरणार्थ समजा मला टेप रेकॉर्डर एखाद्या विशिष्ट वेगाने केवळ चालवायचे असेल पण आपण हे खूप वेगवान चालवण्याचा प्रयत्न केला किंवा खूप हळू संगीत वाजविण्याचा प्रयत्न केला तर ते संगीत चालणार नाही म्हणून आपणास या प्रकरणात सतत वेग हवा असेल तर सिंक्रोनस मोटर्स खूप उपयोगी आहेत सिंक्रोनस मोटरच्या मूलभूत क्रियेसाठी खरोखर सुलभ असू शकतील आता आपण वाइंडिंग संरचनेत जरा बघू या कारण आम्ही इंडक्शन मशीनच्या बाबतीतही वाइंडिंग संरचनेबद्दल कधीच बोललो नाही मी आर्मेचर वाइंडिंग बद्दल बोलत आहे आम्ही डीसी मशीनच्या बाबतीत जे केले होते त्याप्रमाणे वाइंडिंग रेखाटणे कसे रेखाटतात याविषयी मी खरोखर तपशील घेणार नाही मी जेव्हा वाइंडिंग विरुद्ध केली होती त्या वेळेस मी कधी वाइंडिंग वितरीत केले आहे याबद्दल मी एक कल्पना देण्याचा प्रयत्न करीत आहे जेव्हा माझ्याकडे प्रत्यक्षात व्होल्टेज प्रेरित होईल तेव्हा मी काही घटकांचा परिचय देणार आहे जेव्हा मी व्होल्टेज प्रेरित करण्याचा प्रयत्न करते हे काही घटक सादर करणार आहे असे समजू की माझ्याकडे एकाग्र वाइंडिंग आहे जर माझ्याकडे एकाग्र वाइंडिंग असेल तर कदाचित मी येथे सर्व A फेज वाइंडिंग घेणार आहे सर्व A टप्प्यातील वाइंडिंग येथे वाइंडिंग किंवा कंडक्टर आहे तर जर मी प्रत्यक्षात A फेज वाइंडिंगकडे पाहते तर A फेज वाइंडिंग संपूर्ण वाइंडिंग एकाच वेळी त्वरित उत्तर ध्रुवावर उमटतात त्याच क्षणी उत्तर ध्रुवावर त्याच्या शिखरच्या दिशेने जाईल त्याचप्रमाणे दक्षिण ध्रुव त्याच क्षणी त्याच्या शिखरावर वेळेच्या विलंबच्या दृष्टीने ते काही वेगळं होणार नाही काही काळ उशीर होणार नाही खरंतर मी पाहिलं तर साधारणपणे आपण ट्रान्सफॉर्मरमध्ये जे लिहिले त्यासारखेच समीकरण पुन्हा लिहुयात आपण असे म्हणू मी प्रत्येक टप्प्याबद्दल बोलत आहे तर फ्लक्स हा फ्लक्स प्रति पोल ह्या वर संबंधित असेल आणि वळणाची संख्या प्रति फेज शी संबंधित असेल जर मी असे मानले की या सर्व N वळण एकाच वेळी जास्तीत जास्त फ्लक्स किंवा किमान फ्लक्सचा सामना करत असतील तर मला हे प्रेरित व्होल्टेज मिळेल पण मला खात्री आहे की जेव्हा मी वितरित वळण घेईन तेव्हा बहुधा हे सर्व ठिकाणी वितरीत केले जाईल कदाचित यास सामोरे जावे लागेल खास करून जर मी अशा प्रकारे अँटि लॉक दिशेने फिरणार्या क्षेत्राबद्दल बोलत असेल मी प्रथम प्रवाहाचा सामना करणार आहे मग हे त्यास सामोरे जाईल मग हे त्यास सामोरे जात आहे वगैरे वगैरे तर या प्रत्येक वळणावर प्रेरित ईएमएफ प्रमाणानुसार निश्चितच भिन्न असेल या सर्वांमध्ये मला प्रेरणा ईएमएफचे समान मूल्य मिळणार नाही म्हणून जेव्हा मी त्यांना जोडते मी हे सांगू शकत नाही की प्रत्येक वळणावर प्रेरणा ईएमएफ जे N आहे ते अचूक नाही मी वितरित करताना हे कसे सुधारित होते त्यामध्ये जरा लक्ष घालण्याचा प्रयत्न करू आणि मग त्याद्वारे Kd नावाचा एक घटक ओळखला जो प्रत्यक्षात वितरण घटक आहे आणि Kd सामान्यत 1 पेक्षा कमी आहे अर्थात जर मी स्केलर बेरीज केली तर माझ्याकडे N वेळा ईएमएफ प्रेरित होईल प्रति वळण कदाचित जर मी वेक्टरची बेरीज केली कारण ते सर्व विलंबित आहेत तर मी त्यांना फेजर्स म्हणून घेईन जे एका विशिष्ट कोनातून डीले झालेला आहे तर मी कदाचित सुमारे 4 स्लॉट घेइल तर आपण असे म्हणूया की मी येथे एक स्लॉट घेणार आहे येथे आणखी एक स्लॉट आणखी एक स्लॉट आणि येथे आणखी एक स्लॉट मी यात प्रत्यक्षात किती ईएमएफ प्रेरित आहे हे पाहण्याचा प्रयत्न केल्यास पुढील स्लॉटमध्ये विशिष्ट कोनातून प्रेरित झालेल्या ईएमएफला खरोखर अग्रेषित केले जाईल कारण प्रत्यक्षात प्रथम प्रवाह येतो एक विशिष्ट स्लॉट विशिष्ट स्लॉटशी संबंधित उत्तर ध्रुव स्वतःच संरेखित करत आहे काही वेळाने तो पुढील स्लॉटवर येत आहे काही काळानंतर तो पुढच्या स्लॉटवर येतो आणि याप्रमाणे पुढे तर मी त्या प्रत्येकाला ईएमएफच्या शिखरा वर एकमेकांपासून थोडा विलंब करण्यास भाग पाडणार आहे तर जर मी त्या प्रत्येकाची योजना आखली असेल तर त्यापैकी एक असू शकेल तर जर मी असे म्हटले तर त्यापैकी एखाद्याचे असे मूल्य असेल दुसर्याचे मूल्य हे असे असू शकते जे यासारख्या पहिल्यापेक्षा विलंब करते तिसर्याचे मूल्य असेल जे यासारख्या दुसर्यापासून विलंब झाले सलग स्लॉटमधील प्रत्येक प्रेरणा ईएमएफला विशिष्ट कोनातून एकमेकांकडून विलंब होईल तो कोन रेषेच्या कोनाशी संबंधित असेल किंवा त्रिज्याद्वारे तयार केलेल्या कोनाशी संबंधित असेल जे त्यास आर्मेचरच्या मध्यभागी जोडले जातील तर कोन काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न केल्यास दोन समीप स्लॉट्स दरम्यान जर मी याला काही α म्हटले तर या प्रत्येक कोनातून एकमेकांकडून विलंब होईल हा विलंब α कोनामुळे होणार आहे जे प्रत्येक टर्न मुळे तयार झालेल्या प्रत्येक व्होल्टेज B ला बघूया म्हणून माझ्याकडे हे विलंब असणार आहे जे मी प्रत्यक्षात काहीसे असे दर्शवू शकते कदाचित एक ईएमएफ असा असेल पुढील ईएमएफ असे आहे तिसरा ईएमएफ असा आहे सर्व ईएमएफचे शिखर मूल्य किंवा परिमाण समान असेल परंतु थोडा वेळ विलंबानंतर उत्तर ध्रुव त्या प्रत्येक वाईंडिंग्स चा सामना करीत आहे या वस्तुस्थितीमुळे त्यांना वेळ मिळाला आहे कारण स्लॉट्सच्या पुढील संचाचा सामना करण्यापूर्वी त्यास कोन ए म्हणून प्रवास करावा लागतो म्हणून मी हे सांगत आहे की E1 असे समजू या हा E2 आहे हा E3 आहे मी त्यांना वेक्टोरली दर्शवित आहे तर माझ्याकडे तीन ईएमएस असणार आहेत जे जवळच्या तीन स्लॉटमध्ये असलेल्या तीन वाईंडिंग्सशी संबंधित आहेत तर मी हे घेणार आहे मी फक्त असच घेत आहे फक्त तीन स्लॉट मी आणखी घेऊ शकले असते परंतु आपण फक्त संपूर्ण गोष्ट पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत जेव्हा मी त्यांना वेक्टोरली जोडते तेव्हा मला हे एकूण ईएमएफ म्हणून मिळणार आहे वेक्टोरली मला कोणत्याही वेळी तीनही ईएमएफ घ्यावे लागेल ते म्हणजे एकूण ईएमएफ असेल प्रति टप्प्यात हा एकूण ईएमएफ आहे मी असे गृहीत धरत असल्यास की हे विशिष्ट टप्प्यात एक टप्प्यात किंवा जे काही आहे त्या विंडिंग्ज आहेत तर मी आता वितरण घटक व्होल्टेजेसच्या वेक्टर योगाचे गुणोत्तर व्होल्टेजच्या स्केलर बेरीजद्वारे विभाजित करेल कृपया लक्षात ठेवा की ट्रान्सफॉर्मरमध्ये विंडिंग्जचे कोणतेही स्थान वितरण नाही सर्व विंडिंग्स केंद्रित होते वगैरे वगैरे त्या कारणास्तव त्या सर्वांनाच तत्काळ इन्स्टंट म्हणून पीएम म्हणून प्रेरित ईएमएफ येत होता तेथे कोणतीही फेज शिफ्ट झाली नव्हती जेव्हा सिंक्रोनस मशीनच्या बाबतीत एक फेज शिफ्ट होते कारण मी त्यांना विशेष वितरित करणार आहे कारण हे आहे तर माझ्याकडे हे स्केलर बेरीज ट्रान्सफॉर्मर व्होल्टेजसारखेच आहे तर व्हेक्टर बेरीज मला जे काही इंडक्शन मशीन किंवा सिंक्रोनस मशीनमध्ये मिळते तेच आहे आता जर मी या कोनातून फक्त लंब काढण्याचा प्रयत्न करीत आहे आणि हे लंब आहे तर हे 90 अंश आहे तर हे α 2 असणार आहे हे देखील α 2 होणार आहे आणि या व्होल्टेजच्या अर्ध्या किंमतीचे मूल्य काय आहे ते पहाण्याचा मी प्रयत्न करीत आहे जर मी याला OPQ म्हणू शकते तर OP2 काय आहे ते मी मध्यबिंदू ते P किंवा मिडपॉईंट O पर्यंत मिळवायचे आहे मी हे पाहण्याचा प्रयत्न करीत आहे तर मी म्हणू शकते की हे आपण R म्हणून लिहुया म्हणून मी असं म्हणू शकते की स्टेटरच्या पूर्ण परिपत्रक रचनाची जी काही त्रिज्या काहीही आहे तेवढा PR आहे इथे जो काही कोन येईल त्याने स्टेटरच्या अंतर्गत कडेला गुणले आहे म्हणून माझ्याकडे हे आणि त्याला गुणिले त्रिज्या असेल हा कर्ण म्हणजे त्रिज्या आहे म्हणून आपण असं म्हणूयात म्हणून आपण म्हणू शकतो की व्होल्टेज आहे तर माझ्याकडे अशा असंख्य व्होल्टेजची संख्या असल्यास मला असे म्हणायचे आहे की स्केलर सम मुळात अशा वेक्टरची संख्या कितीही जास्त असेल जेव्हा की मी वेक्टर ची बेरीज पाहण्याचा प्रयत्न केला तर मी पुन्हा येथे लंब काढेल आणि मी हे 90 डिग्री आहे असेच बघेन हे मला समजते की हे त्रिज्याच्या अगदी बरोबर नाही परंतु असे समजते की हे एक मोठे वर्तुळ आहे त्रिज्या आणि लांबी मध्ये फारसा फरक पडणार नाही तर मी हे nα2 म्हणून लिहिण्यास सक्षम असेल आणि हे देखील nα2 आहेयेथे मी त्यापैकी फक्त तीन गोष्टींचा विचार करत आहे परंतु मोठ्या मशीनमध्ये अशा असंख्य गोष्टींची संख्या असेल म्हणून मी असे लिहू शकते तर माझ्याकडे nα2 गुणिले PQ किंवा OQ त्या मूलत मशीनच्या त्रिज्या आहेत म्हणून मी हे लिहू शकते तर हे 2 वेळा झाल्यास ही एकूण लांबी असेलजर मी असे म्हटले की हे OPQR आहे आणि नंतर हे S आहे तर मी असे म्हणेल OS तर हे खरं तर वेक्टर ची बेरीज आहे जेव्हा की स्केलर बेरीज इतकी येईल म्हणून मी असे लिहू शकते जेथे α हा केंद्रबिंदूच्या समोरील कोन आहे किंवा लगतच्या खाचांमधील कोनीय बदल आहे मी तो काय आहे हे मोजू शकते जर तेथे 360० स्लॉट असतील तर अगदी स्पष्टपणे माझ्याकडे २ जवळच्या स्लॉट दरम्यान फक्त १ डिग्री असेल तर संपूर्ण 360 अंशांवर किती स्लॉट आहेत यावर अवलंबून α काय आहे हे मी मोजू शकेन हा केंद्रबिंदूच्या समोरील कोन जो 2 समीप स्लॉटद्वारे तयार झालेला कोन आहे आणि N हे आहे की प्रति पोल खंडासाठी किती स्लॉट्स वाटप केले जातात म्हणून आपण असं म्हणूया की आपण जे काही लिहिले आहे ते फ्लक्स आहे मी हे प्रति ध्रुवप्रवाहांशी अनुरूप आहे असे म्हणायला पाहिजे कारण तेथे माझ्याकडे एन संख्या आहेत ज्यांचा इतक्या ध्रुव्यांनी गुणाकार केला कारण प्रत्येक खांबासाठी एक A सिटिंग A A1 A2 A3 इत्यादी असतील माझ्याकडे जास्तीत जास्त ध्रुव असल्यास दक्षिणेकडील ध्रुवभागासाठी माझ्याकडे Al A1l A2l इत्यादी असतील तर आपण व्होल्टेजकडे पाहू शेवटी परस्पर इन्दूज्ड होतात जो प्रत्येक पोलच्या फ्लक्सशी संबंधित असतो परंतु आपण जेव्हा आपण याद्वारे गुणाकार करीत आहोत तेव्हा ही प्रत्येक टप्प्यात टर्न ची संख्या असेल तर शेवटी या सर्व गोष्टी स्पष्टपणे एकत्र जोडल्या गेल्या आहेत कारण मी असे मानते की त्या सर्व सीरिअली एकत्र जोडल्या गेलेल्या आहेत आणि मी हे Kdने गुणाकार करणार आहे जिथे Kd वितरण घटक आहे कारण आपण असे गृहित धरू की ते सर्व एकाच स्लॉटमध्ये आहेत म्हणूनच आम्ही त्यांना जोडले फक्त N ने गुणाकार केले परंतु ते एकाच स्लॉटवर नाहीत ते लगतच्या स्लॉटवर आहेत आणि माझ्याकडे नक्कीच त्यांचातील फेज शिफ्ट मिळणार आहे तर मी त्याऐवजी स्कॅलर बेरीज करू शकत नाही मला वेक्टरची बेरीज करावी लागेल म्हणून आम्ही हे सतत चालू ठेवणार आहोत जेव्हा प्रत्येक वेळी मी इंडक्शन मोटर आणि सिंक्रोनस मशीनमध्ये वाइंडिंग वितरीत केले तेव्हा प्रत्येक वेळी ही Kd येईल जर मी प्रेरणा ईएमएफकडे पाहिले तर त्यांच्यात Kd असेल अजून एक घटक आहे ज्याचा आपण सहसा विचार करतो जे केपी पिच फॅक्टर म्हणून ओळखले जाते साधारणपणे आम्ही असे गृहीत धरते की फॉरवर्ड आणि रिटर्न दरम्यान संपूर्ण कोन सुमारे 180 अंश असते विशेषत जर ते दोन खांबाला वाऊंड चे असेल तर ते 180 डिग्री असेल जर ते चार ध्रुवांसाठी वाऊंडचे असेल तर ते 90 अंश असेल परंतु विद्युतीयदृष्ट्या अजूनही असे 180 डिग्री असेल जे आपण गृहित धरतो जर मी Aअसेल तर मी सामान्यपणे स्टेटरमध्ये जात आहे आणि हेच आहे मी या दोघांमधील जवळजवळ 180 डिग्री फेज शिफ्ट घेईन म्हणूनच जेव्हा हे उत्तर ध्रुवाच्या जास्तीत जास्त प्रवाहाचा सामना करीत आहे तेव्हा हे एकाच वेळी दक्षिण ध्रुवाच्या जास्तीत जास्त प्रवाहाचा फेज मध्ये असेल म्हणून जेव्हा मी प्रेरणा ईएमएफ कडे बघते तेव्हा मी त्यापैकी दोन एकत्र जोडू शकते मी दोन वेळा E म्हणू शकते की A आणि Al मध्ये प्रेरित एकूण व्होल्टेज आहे हे मी गृहित धरत आहे परंतु तसे करण्याची गरज नाही बहुतेक वेळा डिझाइनमध्ये ते प्रत्यक्षात पीच 180 अंशांपेक्षा किंचित कमी करण्याचा प्रयत्न करतात ते काय आहेत ते A येथे आहे Al कदाचित प्रत्यक्षात कुठेतरी कदाचित 30० अंश किंवा 15 डिग्री पुढे Al चे स्थान असावे जेणेकरुन माझ्याकडे 180० अंश टप्प्यात शिफ्ट असेल तर मग मी हे मशीनचे डिझाइन कसे करीत आहे यावर अवलंबून आहे जवळजवळ 150 डिग्री किंवा 170 अंश किंवा असे काहीतरी असू शकते हे विशेषतः वेव्हफॉर्ममधील काही हार्मोनिक्स दूर करण्यासाठी केले जाते हार्मोनिक्स कसे दूर केले जातात याविषयी मी तपशील घेणार नाही जर आपणास हे वाचायचे असेल तर आपण ते PCs व परिशिष्टांकडून करू शकता आर्मेचर वाइंडिंग वर पूर्णपणे दिलेली एक परिशिष्ट आहे मी त्यात खोलात गेले तर त्यात आणखी दीड तास लागेल तर मला हार्मोनिक एलिमिनेशनमध्ये जायचे नाही परंतु सामान्यत या प्रकारचे पीच शॉर्ट पिचिंग म्हणून ओळखले जाते पीच सामान्यत असते सामान्य पीच 180 अंश आहे पण मी पीच कमी करणार आहे जे 180 डिग्रीपेक्षा कमी आहे म्हणून आम्ही याला शॉर्ट पिचिंग असे म्हणतो म्हणून जेव्हा जेव्हा मी लहान पिचिंग करते तेव्हा मी असे म्हणू शकत नाही की मी प्रत्यक्षात येत आहे मूळतः माझ्याकडे EE असणे आवश्यक आहे माझ्याकडे त्यापैकी एक E सारखे दुसरे E सारखे असते म्हणून जेव्हा मी स्केलेर करते या व्यतिरिक्त हे A शी संबंधित आहे हे Al शी संबंधित आहे म्हणून जेव्हा मी स्केलेर ची बेरीज करते तेव्हा हे फक्त 2E होईल असे गृहीत धरू की दोघांनाही उत्तर ध्रुवाची जास्तीत जास्त शक्ती आणि दक्षिण ध्रुवाची जास्तीत जास्त सामर्थ्य आहे माझ्याकडे 180 डिग्री पीच असेल तरच हे होईल हे दोघे एकाच वेळी तत्काळ उत्तर ध्रुव जास्तीत जास्त शक्ती आणि दक्षिण ध्रुव जास्तीत जास्त सामर्थ्याने सामोरे जात आहेत त्याऐवजी जर माझ्याकडे असणार असेल तर कदाचित थोड्या वेळाने दक्षिण ध्रुवाच्या जास्तीत जास्त सामर्थ्याने याचा सामना करावा लागतो जेव्हा एला उत्तर ध्रुवाच्या जास्तीत जास्त सामर्थ्याचा सामना करावा लागतो कारण ते या दिशेने फिरत आहे त्या कारणास्तव मी हे पहात आहे की एकाच वेळी उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवांच्या जास्तीत जास्त सामर्थ्याचा सामना त्या दोघांना होत नाही तर दोन जास्तीत जास्त व्होल्टेजेस किंवा पीक व्होल्टेज पुन्हा वेळेत बदलले जातील म्हणून मी म्हणेन त्यापैकी कदाचित एक असे आहे दुसरे काहीसे असे आहे तर कदाचित हे Al आहे आणि हे A आहे त्या प्रत्येकाचे व्होल्टेजेस मी ते शिफ्ट झाल्यासारखे दर्शवित आहे आता या शिफ्टचा कोन किती आहे यावर अवलंबून आहे की हा लहान पिच कोन किती आहे जर मी असे म्हटले तर अल 180 डिग्रीपेक्षा 150 डिग्री वर ठेवले आहे माझ्याकडे हा कोन 30 अंश असेल जे लहान पिच कोन आहे जे वजा 180 स अनुरुप आहे A आणि Al मधील व्होल्टेजेस दरम्यानची माझी फेज शिफ्ट म्हणून मी हे करणार आहे मी या कोनात काही γ म्हणून संबोधित करते आता व्हॅक्टोरियल बेरीज ही असेल तर मी हे PQR म्हणून लिहिते हा त्रिकोण मी PQR म्हणून उल्लेख करीत आहे हा कोन 180 γ आहे तर हे γ 2 माझ्याकडे देखील असले पाहिजे हे सांगण्यास मी सक्षम असावे भूमितीद्वारे हे देखील γ 2 असले पाहिजे कारण जर हे 180 अंश असेल तर मी तिन्ही जोडले की मला 180 अंश मिळाले पाहिजे हे दोन समान असले पाहिजेत हा समद्विभुज त्रिकोण आहे तर माझ्याकडे येथे कोन म्हणून γ २ आहे γ २ हा इथे कोन आहे मी हा मध्यबिंदू म्हणून लिहीत आहे तर कदाचित मी या बिंदूचा उल्लेख O म्हणून करू शकते म्हणून मी OP ला जे काही E आहे ते लिहीत आहे मी या लांबीला E म्हणून म्हटले आहे तर हे असे येईल तर हे होईल जर मला वेक्टरची बेरीज हवी असेल तर आपण वेक्टरची बेरीज करूया ती येईल कारण मला शेवटी ही लांबी घ्यावी लागेल आणि ही लांबी देखील घ्यावी लागेल जर मी स्केलर बेरीज पाहिली तर आम्ही आधीच 2E लिहिले आहे तर पिच फॅक्टर किंवा इथे γ हा एक कोन आहे ज्याद्वारे पिच कमी केला जातो 180 अंश घेण्याऐवजी मी ते किती कमी केले आहे हे मला पिच फॅक्टर किती आहे हे देईल म्हणून या दोघांना एकत्र ठेवले म्हणजे Kp आणि Kd हे ज्याचा गुणाकार आहे जे वाइंडिंग घटक आहे पहिले एक मूलत वाईन्डिन्ग वितरणामुळे होते दुसरा एक वाईन्डिन्ग च्या लहान पिचिंगमुळे आहे मी हे अगदी 180 अंशांवर करू शकत नाही ज्यामुळे पुन्हा व्होल्टेजमध्ये काही प्रकारचे कपात केली जाते एकंदरीत मी व्होल्टेज म्हणून लिहिण्यास सक्षम असावे म्हणून जेव्हा मी ट्रान्सफॉर्मर उलट पाहते आणि मी इंडक्शन मोटर किंवा सिंक्रोनस मशीनकडे पहाते तेव्हा वितरित वळणामुळे व्होल्टेजमध्ये स्लाइड कपात होईल परंतु आपण लोखंडाच्या जास्तीत जास्त भागाचा प्रभावीपणे वापर करू शकतो आणि हेच कारण आहे की आपण मूलभूतपणे स्लॉटमध्ये वाईन्डिन्ग ठेवण्याचा प्रयत्न करीत आहोत जर आपण ते करण्यास सक्षम असू तर आपण रोटरच्या संपूर्ण पृष्ठभागाचा तसेच स्टेटरचा अनिवार्यपणे उपयोग करतो सामान्यत हेच कारण आहे आपण वितरित का करत आहे ट्रान्सफॉर्मर आणि इंडक्शन मोटर किंवा सिंक्रोनस मशीनसाठी त्याच्या वळण घेण्याच्या दृष्टीने संरचनेत काय फरक आहे हे आपण आताच पाहिले आहे चला तर मग सर्व प्रथम आपण बघूया सिंक्रोनस मशीनची ओपन सर्किट वैशिष्ट्ये आपण डीसी मशीनच्या बाबतीत जे केले त्यासारखेच आहे डीसी जनरेटरच्या बाबतीत आपण काय केले ते म्हणजे एका विशिष्ट वेगाने प्राइम मूवरच्या मदतीने डीसी जनरेटर चालविले आणि मग आपण फील्डला उत्तेजन दिले फील्ड उत्तेजन हळूहळू वाढविण्यात आले आणि नंतर जे काही व्होल्टेज तयार होते ते ओपन सर्किटवरील आर्मेचरने मोजले गेले तर ओपन सर्किटचे वैशिष्ट्य मिळवण्यासाठी आपण असेच करणार आहोत तर आपण हे सुरु आहोत म्हणून प्राइम मूवरची गती समकालीन वेगात असेल मुळात मशीन चालविण्यासाठी आपल्याकडे कदाचित आणखी एक मोटर किंवा एखादे IC इंजिन किंवा इतर कोणतेही प्राइम मूवर असणार आहेत आणि ती गती स्थिर ठेवली पाहिजे आणि ती गती सिंक्रोनस वेगाशी अगदी सुसंगत असावी कारण बहुतेक समकालिक जनरेटर 50 हर्ट्जसाठी डिझाइन केलेले आहेत जर ते 50 हर्ट्जसाठी डिझाइन केलेले असतील आणि ते 4 पोल मशीन असेल तर आपल्याला ते 1500 आरपीएम वर चालवावे लागेल जर ते 50 हर्ट्जसाठी डिझाइन केलेले असेल परंतु ते 2 पोल मशीन असल्यास आपल्याला ते 3000 आरपीएम वर चालवावे लागेल तर आम्ही वेग कायम ठेवत आहोत तर आपल्याकडे येथे आर्मेचर आहे हे थ्री फेज चे आर्मेचर आहे आणि येथे माझे फील्ड आहे तर हे फील्ड आहे तर कदाचित मी फिल्डला करंट देईल जो सतत बदलत राहतो तर फिल्ड करंटच्या वेगवेगळ्या मूल्यांवर प्रेरित ईएमएफ म्हणजे काय हे मोजण्यासाठी मी सक्षम आहे तर मी हे फिल्ड घेणार आहे येथे मी हे फक्त वेगळेच फिल्ड दाखवत आहे हे वाईन्डिन्ग त्याबरोबर नसावे असे नाही परंतु मी हे सिंक्रोनस वेगाने फिरवित आहे आता मी करंट इंजेक्ट करणार आहे जो प्रत्यक्षात फिल्ड करंट आहे आणि मी एक आर्मेचर लावते जेणेकरुन मी फील्ड करंट मोजू शकेन आणि मी खरोखर जे व्होल्टेज म्हणून पुरवणार आहे ते एक व्हेरिएबल व्होल्टेज असेल तर मी हे संभाव्य डिव्हिडर म्हणून घेईन तर मी एक संभाव्य डिव्हिडर घेणार आहे जे प्रत्यक्षात डीसी स्रोताशी जोडलेले आहे आणि मी हे अॅमेटर येथे जोडणार आहे आणि हे जॉकी पॉईंटच्या मदतीने जोडले जाणार आहे मूळत ज्यामुळे मी किती व्होल्टेज वापरत आहे यावर माझ्या फील्ड सिस्टीममध्ये व्हेरिएबल व्होल्टेज अवलंबून असेल मी विद्युतप्रवाहांचे वेगवेगळे मूल्य वाचत आहे आता मी मोजेन की व्होल्टेज काय आहे ते एकतर क्रॉस लाईन ते लाईन किंवा क्रॉस किंवा न्यूट्रल आणि फेज मधील असेल VG or EG हे जे काही व्होल्टेज मिळेल ह्याला आपण जनरेटेड व्होल्टेज कि जे फील्ड करंटच्या पटीत बदलू शकते त्यावरून आपण आलेख काढू शकतो तर मला DC मशीनच्या बाबतीत जे काही मिळाले त्यासारखेच ह्याचे वैशिष्ट्ये असू शकतात तर मला उरलेले अगदी थोडे व्होल्टेज मिळेल परंतु अखेरीस ते वाढेल आणि काही प्रमाणात ते संतृप्त होईल तर हे आपल्याला सिंक्रोनस जनरेटरमध्ये अंतर्गत तयार व्होल्टेज म्हणजे काय हे सूचित करते तरआपण सिंक्रोनस जनरेटर सिंक्रोनस मशीन सामान्यत आणि समकक्ष सर्किटचे आणखी वैशिष्ट्य पाहू